नमस्कार या कोर्स च्या मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स च्या दुसर्या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूल मध्ये आपण पाहिले होते की मूलभूत मायक्रोस्ट्रिप मूलभूत जुळणारे लंप्ड घटक कसे केले जाऊ शकतात आणि उच्च इम्पेडन्स किंवा लो इम्पेडन्स मायक्रोस्ट्रिप लाइन च्या लहान लांबीचा वापर करून इंडक्टॅन्स आणि कॅपेसिटीन्स चा पर्याय कसा वापरता येतो परंतु मी हे देखील नमूद केले की ते पुरेसे नाही कारण इच्छित वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स च्या उच्च इम्पेडन्स किंवा कमी इम्पेडन्स लाइन असणे नेहमीच शक्य नसते सर्किट मध्ये त्यांची अंमलबजावणी करणे शक्य नसू शकते आणि जे दिसणारा आहे त्यापेक्षा लांबी खूपच लहान असू शकते जेव्हा आपण पूर्णपणे ट्रांसमिशन लाईन च्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा सर्किट्स ची जुळवाजुळव लंप्ड घटकां चा वापर करून जुळण्यासारखेच असते परंतु त्यात काही भिन्न तत्त्वे गुंतलेली असतात आपण मागील मॉड्यूल्स मध्ये सिग्नल फ्लो ग्राफ बद्दल आधीच चर्चा केल्याप्रमाणे सिग्नल फ्लो ग्राफ आहेत त्या चर्चेच्या वेळी मी नमूद केले होते की तेथे काही नियम आहेत मी सिग्नल फ्लो ग्राफ सुलभ करण्याच्या काही मार्गांवर देखील चर्चा केली होती आणि त्या वेळी आपण चर्चा केली त्या पद्धतींबरोबरच देखील मेसनचे Mason's नियम असेही काहीतरी आहे तर मेसनचे Mason's नियम सिग्नल फ्लो ग्राफ चे सरलीकरण साध्य करण्याचा सोपा मार्ग आहेत आणि जर आपण मॉनिटर वरील स्लाइड्स वर गेलो तर ते गेन आहे समजा आपल्याकडे 2 नोड्स आहेत जर आपण लेखनाच्या स्लाइड्स वर परत येऊ समजा हा एक बिंदू आहे G आणि हा बिंदू H म्हणू शकतो आणि सरली करणा नंतर म्हणा की G आणि H यांच्या दरम्यान मिळवलेले गेन चे मूल्य K आहे किंवा T म्हणा G आणि H यांच्या दरम्यान मिळवलेले गेन चे मूल्य T आहे तर आणि म्हणाले की या नोड G ते H दरम्यान बरेच मार्ग आहेत कदाचित बरेच गुंतागुंत चे नंतर येथे दर्शविल्यानुसार फॉर्म्युलाद्वारे गेन T मिळू शकतात हा Tसिग्मा k Pk डेल्टा k डेल्टा असेल आता मी या Pk डेल्टा k आणि डेल्टा ची व्याख्या देईन आणि या वैयक्तिक संज्ञाचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ Pk म्हणजेच नोड्स दरम्यानच्या kth पाथ पुन्हा मार्ग म्हणून ओळखला जातो डेल्टा याने दिलेली मात्रा आहे आणि लूप वापरून kth पाथ ला स्पर्श न करता डेल्टा k ही डेल्टा चे मूल्य आहे तर हे कदाचित फारसे स्पष्ट नसेल परंतु एक उदाहरण पाहूया समजा आपल्याकडे येथे दर्शविलेले 2 पोर्ट नेटवर्क आहे S पॅरामीटर्स दर्शविले आहेत आपण हे आधीपासूनच पाहिलेले सिग्नल फ्लो ग्राफ असे दिले आहे आणि म्हणूनच आपल्याला आधी या सिग्नल फ्लो ग्राफ मधून किती पाथ आहेत हे निर्धारित करणे आवश्यक आहे समजा आपण दरम्यानच्या पाथ चा विचार केला A1 आणि B1 यांच्या मधील गेन तर A1 आणि B1 दरम्यान एकूण किती पाथ आहेत आणि या सिग्नल फ्लो ग्राफमध्ये किती लूप आहेत तर प्रथम आपण हे लक्षात घेतो की हा मार्ग A1 पासून प्रारंभ होत आहे या मार्गाने जात आहे हा एक मार्ग आहे A1 आणि B1 दरम्यान आणखी एक मार्ग अस्तित्त्वात आहे हे A1 पासून सुरू होते सरळ जाते आणि गॅमा L बाजूने जाते आणि S12 च्या बाजूने परत येते आणि नंतर B1 वर पोहोचते तर आपल्याकडे असलेले हे 2 मार्ग आहेत आणि लूप मध्ये परिभाषित केला आहे जो त्याच ठिकाणी सुरू होतो आणि समाप्त होतो उदाहरणार्थ हा पाथ A2 पासून सुरू होतो B2 पर्यंत सर्व मार्गाने जातो आणि A2 वर परत येतो तर हा लूप आहे आता म्हणून A1 आणि B1 दरम्यान 2 पाथ आहेत म्हणूनच मी आतापर्यंत दाखविलेल्या मेसन Mason's च्या नियमांचे फॉर्म्युला लागू करून GAMMAin म्हणजे B1 आणि A1 मधील गेन या सूत्रानुसार दिले जावे पाथ 1 ने गुणाकार पाथ 1 मधील गेन डेल्टा 1 पाथ 2 ने गुणाकार पाथ 2 मधील गेन डेल्टा 2 डेल्टा डेल्टा च्या व्याख्येकडे जाऊ डेल्टा आहे 1 सर्व वैयक्तिक लूप्स ची बेरीज जर आपल्याकडे एक लूप असेल तर आपल्याकडे फक्त एक लूप गेन असेल जर आपल्याकडे 2 लूप्स असतील तर आपल्याला 2 लूप गेन मिळतील तर या कंसात ही संज्ञा सर्व लूप गेन ची बेरीज दर्शवते म्हणजेच जर 2 लूप असतील तर लूप 1 च गेन लूप 2 च गेन लूप 3 च गेन आता या कंसात या संज्ञेचा संदर्भ आहे सर्व संभाव्य लूपच्या लूप गेन प्रॉडक्ट्स ची बेरीज करण्यासाठी 2 नॉन टचिंग लूप ची सर्व संभाव्य जोड्या आता कल्पना करा की हा आपण सिग्नल फ्लो ग्राफ आकृती आहे ज्याचा आपण यापूर्वी विचार केला होता आता एक प्रकरणाचा विचार करा जेथे आणखी एक लूप आहे आणि हे 2 लूप एकमेकांना स्पर्श करत नाहीत म्हणून ते नॉन टचिंग लूप बनतात आणि मग असे म्हणा की काही सिग्नल फ्लो ग्राफ च्या आकृतीत आणखी एक लूप आहे जी इतर 2 देखील नाही म्हणून आपल्याकडे 3 नॉन टच लूप आहेत तर 3 नॉन टचिंग लूप जर त्या 3 पैकी 2 निवडायचे असतील तर आपण ते 3 मार्गांनी करू शकतो म्हणजे लूप 1 आणि लूप 2 एकत्र लूप 1 लूप 3 एकत्र आणि 2 लूप 3 एकत्र आता या कंसातील ही संज्ञा 2 नॉन टचिंग लूप च्या सर्व संभाव्य जोड्यांची लूप गेन प्रॉडक्ट्स दर्शविते तर जर आपण एकाच वेळी दोन लूप घेतो म्हणजेच लूप 1 आणि लूप 2 जर आपल्याला त्यांची लूप गेन प्रॉडक्ट्स सापडल्यास लूप 1 आणि लूप 3 लूप 1 आणि लूप 2 लूप 2 आणि लूप 3 3 प्रॉडक्ट्स च्या संज्ञा आहेत त्या प्रत्येकामध्ये 2 नॉन टचिंग लूप ची प्रॉडक्ट्स आहेत तर जर आपल्याकडे 3 नॉन टचिंग लूप असतील तर या कंसात आपल्याकडे 3 टर्म्स असतील आणि मग हा टर्म्स या संकल्पनेचा विस्तार आहे जेथे 2 नॉन टचिंग लूप चा विचार करण्याऐवजी आपण 3 नॉन टचिंग लूप वगैरे विचारात घेत आहोत जोपर्यंत आपल्याकडे अशी कोणतीही जोडण्या आहेत जर आपल्याकडे असे म्हटले आहे की 5 नॉन टचिंग लूप असतील तर आपल्याकडे देखील ही संज्ञा असेल आपल्याकडे 5 नॉन टचिंग लूप नसल्यास हा डेल्टा येथे संपेल आणि जर आपल्याकडे 2 पेक्षा जास्त नॉन टच लूप नसतील तर डेल्टा टर्म येथे संपेल आणि डेल्टा k हे आहे Kth पाथ ला स्पर्श न करणारी लूप चा उपयोग करून डेल्टा चे मूल्य आहे तर जर आपल्याकडे Kth पाथ ला स्पर्श करणारी कोणतीही लूप असेल तर डेल्टा k शोधताना त्या लूप चा विचार केला जाणार नाही डेल्टा k शोधताना Kth पाथ ला स्पर्श न करणार्या इतर सर्व लूप चा विचार केला जाईल मला आशा आहे की मी स्पष्ट आहे येथे दर्शविल्यानुसार नंतर 2 पोर्ट सर्किट वर परत येऊ मार्ग चा 1 गेन S1 आहे या मार्गाचा गेन S1 जर आपण A1 वरुन B1 या वाटेने जात आहोत तर हे S11 आहे पाथ 2 चा गेन आहे जे A1 पासून प्रारंभ होत आहे सरळ जात आहे फिरत आहे आणि नंतर B1 वर परत येत आहे S21ने गुणाकार गामा Lने गुणाकार S12ने गुणाकार केला आहे आणि मग डेल्टा म्हणजे काय आपल्याकडे किती लूप आहेत आपल्याकडे एकच लूप आहे तर नंतर डेल्टा होईल फक्त 1 लूप गेन प्रॉडक्ट जे S22 गामा L आहे आणि जे आपण लिहिले आहे आता डेल्टा 1 हा मार्ग या लूप ला स्पर्श करत नाही आणि म्हणून डेल्टा हा डेल्टा सारखाच असेल आणि हा पाथ A1 पासून सुरू होईल आणि B1 वर समाप्त होईल या लूप ला स्पर्श करेल आणि म्हणूनच डेल्टा मधील एकमेव संज्ञा जी पाथ 2 ला स्पर्श न करणार्या लूप वापरुन सोडली जाईल तर पाथ ला स्पर्श न करणारी कोणतीही लूप नसणार म्हणून आपला निर्धारक 2 किंवा डेल्टा 2 फक्त 1 असेल तर आता आपण या सर्व व्हॅल्यूज या समीकरणामध्ये टाकल्यास जर आपण P1 टाइम्स डेल्टा 1 P2 टाइम्स डेल्टा 2 आणि हे संपूर्ण डेल्टा द्वारे आपल्याला हे गामा Lचे मूल्य म्हणून मिळते मला वाटते की यापूर्वी आपण या सूत्राबद्दल देखील शोधून काढले आहे त्यावर चर्चा केली होती परंतु नंतर आपण समीकरणे वापरून ते विश्लेषणात्मकपणे केले होते या मेसन Mason's च्या नियमांचा वापर करून आम्ही आपल्याकडे कोणतेही सिग्नल फ्लो ग्राफ रेखाचित्र असल्यास आपण पूर्वी अभ्यास केलेल्या सिग्नल फ्लो ग्राफ कपात तंत्रात न जाता कोणत्याही 2 नोड्स मधील सरलीकृत गेन शोधू शकतो आता यातले काही एप्लिकेशन पाहू समजा आपल्याला ट्रान्समिशन कॉइफिसिन्ट शोधायचा असेल तर तो T21 B2A1 ने दिला आहे चला परत जाऊया येथे आपल्याला B2A1 शोधणे आवश्यक आहे S21 या मार्गाच्या बाजूने B2 आणि A1 दरम्यान फक्त एक मार्ग आहे आणि म्हणून P1S21 आहे डेल्टा सारखाच आहे आणि हा मार्ग P1 तो A1 पासून पर्यंत सुरू ते B2 पर्यंत हे प्रत्यक्षात या लूप ला स्पर्श करते आणि जेव्हा मी नॉन टचिंग म्हणतो तेव्हा याचा अर्थ नोडस् किंवा पाथ सह अजिबात न स्पर्श करणे आवश्यक आहे या लूप तील काहीही नोडस् आणि पाथ या मुख्य मार्गावरील या अंतर्गत मार्गावरील कोणत्याही गोष्टीस स्पर्श करु नये किंवा कोणतेही उप पाथ ला तर नंतर P1 याद्वारे दिले गेले आहे डेल्टा याने दिलेला आहे आणि डेल्टा 1 आहे तो लूप आहे जे P1 ला स्पर्श करत नाहीत अशी कोणतीही लूप नाहीत म्हणून डेल्टा 1 याच्या बरोबरीने आहे आणि म्हणूनच हा ट्रान्समिशन कॉइफिसिन्ट म्हणजे P1 डेल्टा 1 म्हणजेच S21ने गुणाकार 1 1 S22 डेल्टा आता मायक्रोवेव्ह इंजिनीरिंग मध्ये आपण अधिक तपशीलवार अभ्यास करणार आहोत यावेळी पॉवर गेन किंवा ऑपरेटिंग पॉवर गेन वारंवार आढळतात आता हे पॉवर गेन काय आहे समजा आपल्याकडे लोड असलेले 2 पोर्ट नेटवर्क आहे तर टोटल पॉवर खरोखर वितरित केली जाते लोड पर्यंत ती खरोखरच वितरित नसते त्यात नेटवर्क वर वितरित झालेल्या पॉवर वरील इंटरफेस मधून प्रतिबिंबित होणारा घटक समाविष्ट करू नये म्हणजे जर आपल्याकडे स्रोत असेल तर पॉवर चा काही भाग स्त्रोतामधील इंसिडेन्ट पॉवर परत प्रतिबिंबित होईल आणि पॉवर चा काही भाग नेटवर्क मध्ये प्रवेश करेल या नेटवर्क मध्ये तर नेटवर्क ला दिली जाणारी पॉवर याचा अर्थ असा आहे की केवळ इनपुट पॉवर चा तो घटक जो या नेटवर्क मध्ये प्रत्यक्षात प्रवेश करतो आणि प्रतिबिंबित होत नाही तर म्हणूनच GP PLPin दिले जाते आणि मग PL सोपी असते समजा B2 पोर्ट 2 मधील आउटपुट पोर्ट मधील प्रतिबिंबितं तरंग असेल आणि A2 पोर्ट 2 मधील इंसिडेन्ट तरंग असेल तर आउटपुट पोर्ट तर आपण फक्त असू B2 मॅग्निट्टूड स्कुअर A2 मॅग्निट्टूड स्कुअर आणि Pin फक्त A1 मॅग्निट्टूड स्कुअर B1 मॅग्निट्टूड स्कुअर असेल जर आपण हे सुलभ केले तर किंवा येथून B2 कॉमन आणि येथून A1 कॉमन घेतल्यास हे समीकरण या समीकरणाइतके होईल खरं तर आपण हे स्वहस्ते करू शकतो हा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया तर आपल्याकडे GP B2 मॅग्निट्टूड स्कुअर A2 मॅग्निट्टूड स्कुअर A1 मॅग्निट्टूड स्कुअर B1 मॅग्निट्टूड स्कुअर असेल मी येथे B2 कॉमन आणि A1 कॉमन घेतल्यास हे बनते आता A2B2 काय आहे आपण एक नेटवर्क काढतो हे B2 आहे हे A1 आहे आणि हे B1 आहे A2B2 काय आहे A2B2 हे गामा L आणि B1A1 इनपुट रिफ्लेक्शन कॉइफिसिन्ट शिवाय काही नाही तर म्हणूनच GP साठी आपले समीकरण होते आता आपल्याला आत्ता या गॅमा इन आणि ट्रान्समिशन कॉइफिसिन्ट B2A1 ची किंमत सापडली आहे तर मग हे 1 गॅमा इन मॅग्निट्टूड स्कुअर मॅग्निट्टूड स्कुअर 1 गॅमा L मॅग्निट्टूड स्कुअर 1 S22 गॅमा L मॅग्निट्टूड स्कुअर च्या समान होईल तर GP चे हे अंतिम मूल्य आहे म्हणून सारांशात मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे सिग्नल फ्लो आलेख फारच वारंवार वापरले जातात कारण जेव्हा आपल्याकडे कोणत्याही डिव्हाइस मध्ये मोठ्या प्रमाणात पोर्ट असतात तेव्हा इंसिडेन्ट आणि प्रतिबिंबित लाटा पोर्ट शी संबंधित सर्व विश्लेषणात्मक समीकरणे सर्वांसाठी लिहिणे फारच त्रासदायक होते प्रत्यक्षात जर आपण संपूर्ण मायक्रोवेव्ह डिव्हाइस ला त्याच्या विविध पोर्ट सह सिंगल फ्लो ग्राफ वापरुन प्रतिनिधित्व करत राहिलो तर ते अधिक सुलभ होते आणि मग सिंगल फ्लो ग्राफ चे विश्लेषण विविध पद्धतीनी केले जाऊ शकते त्यापैकी काही आपण मागील मॉड्यूलमध्ये चर्चा केली आहे सिग्नल फ्लो ग्राफ कपात करण्याचे तंत्र याबद्दल या मॉड्यूलमध्ये आपण सिग्नल फ्लो ग्राफ चे विश्लेषण करण्याच्या काही पद्धतशीर पद्धतीचा अभ्यास केला आहे ज्याला मेसनचा Mason's नियम म्हणतात आणि मी हे देखील दाखवून दिले की प्रसारण आणि प्रतिबिंब 2 पोर्ट नेटवर्क चे इनपुट प्रतिबिंब शोधण्यासाठी आपण मेसनच्या Mason's नियमांचा वापर करून हे सिग्नल फ्लो ग्राफ कपात करण्याचे तंत्र कसे लागू करू शकतो आणि मग हे ट्रान्समिशन कॉफीशण्ट आणि इनपुट रिफ्लेक्शन कॉफीशण्ट शोधल्या नंतर आपण ते पॉवर गेन साठी प्रश्नात प्लग केले आणि आपण पॉवर गेन साठी एक्स्प्रेशन मिळवली पुढील मॉड्यूल्स मध्ये किंवा भविष्यातील मॉड्यूल मध्ये आपण आणखी काही पॉवर गेन परिभाषित करीत आहोत आणि आपण पाहणार आहोत की विविध परिस्थितीत पॉवर गेन च्या विविध परिभाषा वापरल्या जाऊ शकतात काही अधिक व्यावहारिक किंवा अधिक उपयुक्त आहेत परंतु नंतर डिझाइन च्या दृष्टिकोनातून इतर परिभाषा उपयुक्त ठरू शकतात आणि या मॉड्यूलमध्ये आपण मायक्रोस्ट्रिप मॅचिंग नेटवर्क आणि या मायक्रोस्ट्रिप मॅचिंग नेटवर्क ची लांबी मिळविण्यासाठी स्मिथ चार्ट कसे वापरावे हे समाविष्ट केले आहे विशेषत मला या मायक्रोस्ट्रिप मॅचिंग नेटवर्क वर जोर द्यायचा आहे कृपया मी दाखवलेल्या उदाहरणातून जा आणि या मॉड्यूलसह असलेल्या नोट्स मध्ये देखील दिले गेले आहे कृपया त्यावरील अधिक चांगले आकलन करण्यासाठी कृपया त्याद्वारे जा आणि त्यावरील अधिक चांगल्या आकलन करण्यासाठी मला विश्वास आहे की यापैकी काही उदाहरणच अभ्यास करणे योग्य होईल विशेषत गोंजालेस यांनी दिलेली पुस्तके गोंझालेज ने मायक्रोवेव्ह ट्रान्झिस्टर ऍम्प्लिफायर कृपया पुस्तकात दिलेली उदाहरणे आणि पुस्तकाच्या मागील बाजूस दिलेल्या समस्ये पहा